हॅलो एवेरिवन आम्ही डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्स मधील लेक्चर संदर्भात बोलत आहोत मी शुभज्योती समादार डिजास्टर प्रिवेंशन रिसर्च इन्स्टिट्यूट क्योटो युनिव्हर्सिटी आजच्या लेक्चर मध्ये आपण डिजास्टर रिस्क बद्दलच्या हजार्ड एक्सपोजर आणि व्हलनेरलॅबीलीटी या तीन कंपोनेंटवर उदाहरणासह चर्चा करणार आहोत इल्लूस्ट्रेशन आणि काही थिओरिटिकेल आयडिया यांच्या मदतीने आपण डिजास्टर रिस्क बद्दलचा प्रत्येक कोअर अस्पेक्ट समजून घेऊ आपण उत्तराखंडातल्या रूडकी जवळ च्या प्लेस बद्दल विचार करा ते एखादे टुरिस्ट स्पॉट असू शकतो लोक येऊन चे डोंगरावरचे मिस्टिक स्टोन पाहू शकतात अशावेळी दरड कोसळणे धोक्याचे ठरू शकते हे टुरिस्टसाठी प्राणघातक ठरू शकते याला तुम्ही डिजास्टर की रिस्क म्हणाल आता समजा एखाद्या व्यक्ती डोंगराच्या पायथ्याशी काही काम करत आहे तुम्हाला कुठली स्थिती अधिक धोकादायक दिसते आताची की पूर्वी दर्शवलेली आता पुढची स्लाईड बघा समजा या स्थळी वर्षा वृष्टी झाली तर दरड कोसळून या व्यक्तीला इजा होऊ शकते अशा वेळी आपण या स्थितीला रिस्क म्हणू पण समजा अशी वर्षा एखाद्या पर्वतावर झाली परंतु मनुष्यहानी न होऊन दरड जंगलावर घसरली तर तुम्ही त्याला डिजास्टर की रिस्क म्हणाल आपण हिमालयातील अवलांचेस किंवा लँड्सस्लाईड घटनांना आपण डिजास्टर म्हणू का पण कदाचित दरड कोसळणे दुरच्या पर्वतावर न होता लोकवस्तीच्या जवळ झाली असे या दुसऱ्या चित्रात दर्शविले आहे तर ती घटना पहिल्या चित्रातील घटनेच्या मनाने अधिक धोकादायक ठरेल जेव्हा तेथे अधिक सेटलमेंट्स असतो तेव्हा आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी लँड्सस्लाईड घटना रात्रीच्या वेळी झाली तर कदाचित लोकवस्तीची ठिकाण जास्त काळजीचे ठरू शकतात जर लँड्सस्लाईड कोसळण्याची घटना दिवसा घडली तर आपली काळजी ची कारणे व रिस्क चे प्रमाण वेगळ्या मापदंडाने मोजले जाईल म्हणूनच हा प्रसंग रात्री घडला तर अधिक धोकादायक ठरू शकेल कारण लोक तेव्हा झोपलेली असतील पण दिवसा लोक झोपलेली नसतील आपापल्या कामावर असतील म्हणून तेव्हा चा धोका तितका नसेल समजा हीच घटना एखाद्या शहरी जागे मध्ये होत असेल तेव्हा काय होईल ज्याला आपण अधिक रिस्क मानू का मी तुम्हाला ही वेगवेगळी उदाहरणे यासाठी देत आहे की जेणेकरून हजार्ड एक्सपोजर आणि वल्लनरेबिलिटी Hazards Exposure Vulnerability यांचा अर्थ समजून हे तीन कंपोनेंट आपल्या साठी रिस्क एका प्रकारचे डिजास्टर कशाप्रकारे डिफाइन करतात ते समजेल आता आपल्या समोर तीन वेगवेगळे सिनॅरिओ आहेत डाव्या हाताच्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकतात की कुठल्याही प्रकारची लोकवस्ती नसलेल्या भागात लँड्सस्लाईड झाले आहे त्यामुळे सगळ्यात कमी धोकादायक ठरते मधल्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकतात की लोकवस्ती आहे पण विरळ आहे तरीही इथे पहिल्या पिक्चरच्या मनाने जास्त धोका आहे सर्वात उजवीकडे असलेल्या शहरातील पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकतात की लँड्सस्लाईड झाले तर खूप मोठ्या प्रमाणावर कॅसुलटी आणि नुकसान होण्याचे निश्चित आहे आता या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकतात की पाऊस झाल्यास दरडी कोसळू शकतात सोबत मुसळधार पाऊस किंवा भुकंप परिस्थितीत ही जागा अधिक धोकादायक ठरू शकते तसेच भविष्यात काही धोका निर्माण होण्याची परिस्थिती किंवा पूर्व अवस्था निमित्त ठरू शकते भविष्यात धोका दायक स्थिती इथे निर्माण होऊ शकते त्याचा आरंभ किंवा उत्पत्ती भूकंप किंवा जमीन घसरण किंवा मुसळधार वृष्टी या कारणाने होऊ शकतो हजार्ड किंवा आपत्ती याची व्याख्या म्हणजे एखादी भौतिक घटना किंवा मानव निर्मित ऍक्टिव्हिटी ज्यात भविष्यातील धोके दर्शवितात परिस्थिती जिथे अप्रकट पूर्व अवस्था भविष्यात धोका निर्देशित करणारी स्थिती असु शकते त्याचे मूळ आणि उत्पत्ती भिन्न कारणाने असू शकते परंतु त्यामुळे काही हानीकारक शारीरिक घटना आघात इजा मालमत्तेचे नुकसान सामाजिक व आर्थिक व्यत्यय आणि पर्यावरणाचा र्हास नुकसान करण्याची क्षमता असणारी घटना असे आपण म्हणू शकतो म्हणजे हजार्ड हा नुकसानदायक भौतिक घटना प्रक्रिया किंवा मानव निर्मित परिस्थिती ज्यामुळे भविष्यात जीवित हानी आघात मालमत्ता नुकसान आणि सामाजिक व आर्थिक फाटाफूट हे होय या धोका किंवा आपत्तीचे उगमस्थान वेगवेगळे असू शकते नैसर्गिक प्रक्रिया किंवा एखादी बायोस्फियर मधली फिनोमना ज्यामध्ये ती घटना नुकसानदायक ठरू शकेल नैसर्गिक हजार्ड विविध प्रकारचे असतात त्यामध्ये जिऑलॉजिकल हायड्रोमीट्रोलॉजिकल किंवा बायोलॉजिकल विषयक उत्पत्ती संबंधित आहेत आता आपण उत्पत्ती आणि फिनोमना याबद्दल बोलू या एक उत्पत्ती हायड्रोमीट्रोलॉजिकल संबंधित हजार्ड आणि या संबंधित फिनोमना जसे फ्लड डेब्रिस मड फ्लो ट्रॉपिकल सायक्लोन्स स्टॉर्म सर्ज अतिवृष्टी आणि वादळ व विजा याव्यतिरिक्त ड्राफत देसर्टिफिकेशन वाइल्ड लँड फायर एक्सट्रॅम्स टेंपरेचर सॅन्डस्टोर्म्स किंवा अवलांचेस हे सारे हायड्रोमीट्रोलॉजिकल संबंधित हजार्ड म्हणून ओळखले जातात आपल्याकडे जिऑलॉजिकल हजार्ड देखील असतात ते नैसर्गिक पृथ्वी प्रक्रिया किंवा फेनोमना मानले जाते ज्यामध्ये अंतर्जात उत्पत्ती टेक्टोनिक किंवा बाह्य उत्पत्ती जसे की मास मोमेंट चा समावेश आहे आपण जिऑलॉजिकल हजार्ड फेनोमना कडे पाहूया या घटना म्हणजे भूकंप त्सुनामी ज्वालामुखी चा स्फोट ऍमिशन पृष्ठभाग भूपृष्ठ कोसळणे किंवा ढासळणे जिऑलॉजिकल फॉल्ट ऍक्टिव्हिटी मासमोमेंट जमीन घसरणे दरडी कोसळणे आणि लिक्विड फॅक्शन म्हणजे द्रवीकरण या सर्वांना जिऑलॉजिकल म्हणजे भूगर्भ संबंधित आपत्ती असे म्हणतात आपल्याकडे बायोलॉजिकल हजार्ड देखील असतात उदाहरणार्थ साथीचा प्रादुर्भाव किंवा काही प्रकारचे प्राणी दूषित होणे किंवा मोठ्या प्रमाणात होणारी कीड हे बायोलॉजिकल हजार्ड मानले जातात आपण पण येथे थांबत नाही फारसे संबंधित नाही परंतु डिजास्टरमुळे होणारे काही टेक्नॉलॉजिकल हजार्ड आणि एन्विरॉन्मेंटल डिग्रेडेशन काही आपत्तींनाही कारणीभूत ठरू शकते यावरही आपण विचार करू शकतो टेक्नॉलॉजिकल हजार्ड संबंधी बोलताना जर भूकंप झाला असेल किंवा ऑइल रिफायनरी च्या उष्णतेमुळे एखादे तांत्रिक धोका देखील उद्भवू शकतो किंवा जरी आपल्याला जड धातू घातक पदार्थांचा धोका आहे असे मानले पाहिजे तर हे टेक्नॉलॉजिकल हजार्ड आपण समजू शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडे एन्विरॉन्मेंटल डिग्रेडेशन असते या पद्धतीमध्ये पर्यावरणाच्या पतना मुळे होणारे धोके किंवा नैसर्गिक आपत्ती याची अधिक खोलात न जाता थोडक्यात माहिती आपण घेऊ वरील मॅप मध्ये आपण नॅचरल हजार्ड डिस्ट्रीब्यूशन पाहू शकतो या विषयावरील अधिक मॅप पाहू वरील मॅप मध्ये आपल्याला जागतिक स्तरावरील देशांमधील 1975 ते 2001 दरम्यान चा नॅचरल हजार्ड डिस्ट्रीब्यूशन आणि संबंधित फेनोमना दिसून येईल तुम्ही या डिस्ट्रीब्यूशन बद्दल निरीक्षण केले असता लक्षात येईल की 1975 ते 2001 दरम्यान पूर संबंधित सर्वात जास्त प्रमाणात डिजास्टर रिपोर्ट करण्यात आले आहे आता पुढचा स्लाईड वर जाऊया जर तुम्ही विविध देशातील डिजास्टर डिस्ट्रीब्यूशन आणि त्यांचे प्रकार हे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त नुकसानाचे प्रमाण आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या देशांमध्ये आणि सर्वात कमी नुकसानाचे प्रमाण श्रीमंत राष्ट्रांमध्ये दिसेल तर जितका मागासलेला देश तितकीच आर्थिक रित्या मागासलेल्या जमाती तितकेच आर्थिकरीत्या मागासलेला समाज हे आपल्याला श्रीमंत राष्ट्रांशी तुलना करता डिजास्टर कारणाने अधिक प्रभावित झालेले दिसते लोअर इन्कम असलेल्या देशांमध्ये तुम्ही पाहू शकतात की त्यापैकी बरे देश आपल्याला ड्राफत व फ्लड या दोघांनेही एफ्फेक्टड झालेले दिसतात लोअर इन्कम असलेले ग्रुप देशांमध्ये प्रामुख्याने फ्लड ने एफ्फेक्टड झालेले दिसतात मोठ्या प्रमाणावर हुयुमन लॉस कॉन्ट्रीब्युशन एपिडेमिक आणि आणि फ्लड या दोघांनेही होते आता हजार्ड बद्दल चर्चा करू आपण हजार्ड चे काही फिचर किंवा चारक्टरिस्टिकस जास्त डिजास्टर रिकवरी किंवा डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट संदर्भात कन्सिडर करू

हजार्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे किती फ्रिक्वेटली एखादा इव्हेंट होतो त्याला हजार्ड ड्यूरेशन म्हणतात हजार्ड लेन्थ टाईम म्हणजे हजार्ड किती वेळ कंटिन्यू होता ते ज्या ठिकाणी घडले तो एरिया खेड्यात किंवा शहरात आहे किती प्रमाणात भौगोलिक एरियातील किती साईझ कव्हर करत आहे हे डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट संदर्भात लागणारे हजार्ड चे महत्त्वाचे कॉम्पोनन्ट आहेत दुसरे महत्त्वाचे फिचर म्हणजे स्पीड उदाहरणार्थ फ्लड कोणतेही पूर्वसूचना न देता अचानक पटकन येतो किंवा एखादी सायक्लोन सारखे प्रोसेस आपल्याला अगोदरच प्रेडिक्ट करता येते आपण त्या संबंधित तयारी करू शकतो पूर्व सूचनेमुळे आपण तयारीत राहू शकतो पण तेच भूकंपाच्या बाबतीत नाही भूकंप व पूर कधीही येऊ शकतो आणि आपल्याकडे पूर्वतयारी साठी अगदी कमी वेळ असू शकतो डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट आणि किती स्पेसशियल डिस्पेर्सिन एरिया पर्टिक्युलर इव्हेंट मुळे एफ्फेक्टड होणार आहे याचा संदर्भ लक्षात घेता ऑन सेट स्पीड खूप इम्पॉर्टंट ठरतो टेम्पोरल स्पॅसिन्ग देखील खुप इम्पॉर्टंट असतात कोणत्या पर्टिक्युलर वेळी इव्हेंट होत आहे रँडम इव्हेंट होत आहे का इव्हेंट सायकलिक प्रोसेस मध्ये रिकरिंग पद्धतीने येत आहेत का इव्हेंट फक्त वन टाइम इव्हेंट आहे का हजार्ड सोबत डील करताना हे इम्पॉर्टंट फिचर आहेत उदाहरणार्थ भूकंपाच्या केस मध्ये आपण ते पाहू शकतो भूकंप पृथ्वीच्या क्रस्टच्या टेक्टोनिक प्लेट्सच्या बॉण्ड्री वर होतो हा एक हजार्ड आहे आणि जेव्हा हा हजार्ड चा सोर्स असतो आणि जेव्हा हे घडते तेव्हा आपण पाहू शकतो की या प्लेट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि प्रेशर वाढून भूकंप होतो हा एक साधा फिजिकल इव्हेंट आहे पण तुम्ही काही ठिकाणी टेक्टोनिक प्लेट्सच्या डिस्ट्रीब्यूशन पाहू शकतात आणि हा एक भूकंप संबंधित हजार्ड आहे फिजिकल प्रोसेस अशाप्रकारचा हजार्ड ट्रिगर करू शकते त्यापैकी एक कॉन्वेर्गेंत बाउंड्री असते जेव्हा दोन प्लेट्स एकमेकांना टक्कर करतात तेव्हा यामुळे हिमालय पर्वतरांग निर्माण झाली आहे भूकंप होण्याच्या घटनेचा एक मार्ग म्हणजे जेव्हा दोन प्लेट्स एकमेकांना टक्कर देतात आणखी एक शक्यता म्हणजे सबडक्शन उपखण्ड तेथे जेव्हा एक समुद्री प्लेट लँड प्लेटच्या खाली जाते आणि या प्रकारचे भूकंप तयार करतो आणि आणखी एक डायव्हर्जंट आहे जेव्हा दोन प्लेट्स वेगळ्या होत असतात तेव्हा भूकंप देखील होऊ शकतो आणि यालाच आम्ही डायव्हर्जंट रिजन म्हणतो हजार्ड बद्दल चर्चा करत असताना आपण ते कशा पद्धतीने टाळता येऊ शकतात इतिहासात मागे वळून पाहताना आपल्या लक्षात येईल की हजार्ड होते आणि राहणार आहे आपण बेसिकली हजार्ड टाळू शकत नाही आता आपण 1980 ते 2005 पर्यंत आलेल्या बऱ्याच डिजास्टर कडे पाहू यादरम्यान फ्लड डिझास्टर खूपच वेळा रिपोर्ट करण्यात आला आहे 1980 ते 2005 पर्यंत आलेल्या डिजास्टर मध्ये 35 फ्लड डिझास्टर आहे त्यानंतर वादळांचा वाटा बराच मोठा आहे भूकंप 11 एक्स्ट्रीम टेंपरेचर 11 अशाप्रकारे इम्पॉर्टंट फायडिंग म्हणजे 90 डिजास्टर हायड्रो मेट्रोलॉजिकल डिझास्टर संबंधित आहे याच अनुषंगाने आपण पाहतोय की 1980 पासून ते 2005 पर्यंत मानवी जीवनाच्या नुकसानीचा जवळजवळ 70 जीवितहानी हायड्रो मेट्रोलॉजिकल फॅक्टर संबंधित आहे म्हणूनच हायड्रो मेट्रोलॉजिकल संबंधित डिझास्टर या फार महत्त्वाच्या व निर्णायक ठरू शकतात विशेषतः विकसनशील आणि आर्थिक रित्या मागास देशात हे प्रमाण दिसून येते इथे तुम्ही वर पिक्चर मध्ये पहाल की 28 जीवित हानी ही दुष्काळामुळे झालेली दिसते

त्याच प्रमाणे 1980 पासून ते 2005 पर्यंत 9 फ्लड आणि 1 4 भूकंप याप्रमाणे नॅचरल डिझास्टर बद्दलचे रिजनल डिस्ट्रीब्यूशन दिसून येईल इतर रिजनच्या तुलनेत आशिया खंड हा सर्वात मोठा डिझास्टर सोर्स ठरतो नॅचरल डिझास्टर चा हॉटस्पॉट आहे पर्टिक्युलरली हायड्रो मेट्रोलॉजिकल संबंधित डिझास्टर जसे फ्लड आणि दुष्काळ यांचा सर्वात मोठा वाटा आणि इम्पॅक्ट तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला 1991 पासून ते 2002 पर्यंत डिझास्टर मध्ये वाढ झालेली दिसेल तसे पाहिले तर सर्वच खंडांमध्ये डिझास्टर वाढ झाले आहे परंतु आशिया खंडात 1990 पासून ते 2002 पर्यंत सर्वात जास्त आपत्ती जीवित हानी आणि प्रॉपर्टी डॅमेज नमूद केलेले दिसेल 1950 पासून ते 2005 पर्यंतफ्लड संख्या वाढत गेलेली चार्ट मध्ये तुम्हाला दिसेल वादळाची संख्या वाढत गेली आहे पण या कालावधीत भूकंपाची संख्या सारखीच राहिली आहे तुम्हाला इतर डिझास्टरच्या तुलनेमध्ये भूकंपाच्या संख्ये मध्ये फारसा फरक दिसणार नाही परंतु प्रामुख्याने ते वाढत आहेत हजार्ड बद्दल बोलत होतो अतिवृष्टी किंवा भूकंपाच्या दरम्यान होणाऱ्या जमीन घसरण किंवा दरडी कोसळल्या बद्दल च्या अपघाताबद्दल आणि त्यापासून होणाऱ्या जीवित हानी किंवा नुकसान किंवा प्रॉपर्टी डॅमेज च्या शक्यतेवर बोलत होतो नुकसान होऊ शकते नुकसान होईलच असे नाही आता मी जसे म्हणत होतो कि म्हणूनच जर हिमालयात जमीन घसरण किंवा अवलांचेस होत असेल तर आपण फारशी त्याची दखल घेत नाही आपण जेव्हा रिस्क मॅनेजमेंट बद्दल बोलतो तेव्हा हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे हिमालयातील घटनेच्या तुलनेत जर मुंबईत किंवा दिल्लीत जमीन घसरण्याचा प्रसंग आला तर आपण अधिक चिंतेत असतो जर महासागरात भूकंप होत असेल तर आपण त्याची विशेष दखल घेत नाही जितकी आपण जमीन खंडावर सुनामी ची घेऊ तर आता जर ही बर्रेन लँड बंजर जमीन किंवा फॉरेस्ट जंगल नसून काही लोकांची काम करण्याची ची जागा असेल तर आपण दक्षता घेऊ का अतिवृष्टीमुळे जमिनीची घसरण आणि त्यामुळे होणाऱ्या या जीवित हानी व प्रोपर्टी लॉस याची नक्कीच नोंद घेतली जाईल एखाद्या व्यक्ती या जागी काम करत असेल आणि जमिनीची घसरण झाल्यामुळे ती व्यक्ती तेथे नसेल तर ती काळजीची बाब ठरेल याठिकाणी या माणसाची उपस्थिती फार इम्पॉर्टंट आहे हीच व्यक्ती नाही पण जर तिथे जास्त सेटलमेंट जास्त लोकवस्ती वसाहत जास्त घरे लोक असतील तर ती अधिक काळजीची बाब ठरेल जितकी जास्त वस्ती ती तितकी जास्त काळजी कारण साधेच आहे त्या ठिकाणी जास्त सेटलमेंट जास्त लोकवस्ती बिल्डिंग जास्त घरे लोक आहेत म्हणूनच याला आपण एक्सपोजर म्हणून संबोधत आहोत लोकांची परिस्थिती रोस्टर इन्फ्रास्ट्रक्चर घरे प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि हजार्ड प्रोन भागात स्थित इतर प्रॉपर्टी इत्यादी गोष्टी इम्पॉर्टंट आहे तरीही लोक आणि घरे त्या स्थळी नसेल तर आपण अशा हजार्ड डिझास्टरची विशेष दखल घेत नाही आपण त्याला तितकेच रिस्की समजत नाही आपण एखाद्या जमिनीची घसरण धोकादायक तेव्हा समजतो जेव्हा हा तेथील लोकवस्ती प्रॉपर्टी बिल्डींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर हजार्ड ला एक्सपोज होतात बरेच लोक एक्सपोज होतात तर किती तरी लोकांचे नुकसान होऊ शकते हे सर्व मुद्दे रिस्क मॅनेजमेंट साठी महत्त्वाचे ठरतात आपण जेव्हा यांचे एक्स्पोजर याबद्दल बोलतो तेव्हा शहराचे साइज किंवा कोणत्या सेटलमेंट स्थळी हजार्ड फैलाव होऊ शकते हे एक्सपोजर च्या दृष्टीने महत्त्वाचे कॉम्पोनन्ट्स ठरतात दुसरे म्हणजे क्वान्टाटी परिमाण किती लोक किंवा बिल्डिंग हजार्ड साठी कितपत एक्स्पोजर आहे याव्यतिरिक्त किती प्रमाणात आणि किती प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या स्थळी होतात हे महत्त्वाचे मुद्दे ठरतात जसे तेथील लोक एग्रीकल्चर कामात व्यस्त असतील किंवा बिझनेस सेक्टर मध्ये व्यस्त असतील किंवा प्रोडक्शन सेक्टर मध्ये व्यस्त असतील याचा विचार करून प्रत्येकाला विविध एक्स्पोजर होऊ शकतो तर इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये व्यस्त असणारी वस्ती असेल तर स्थावर स्मॉल प्रकारच्या प्रॉपर्टी एग्रीकल्चर प्रॉपर्टी पेक्षा एक्सपोजर जास्त ठरेल आणि तसेच शहरांमध्ये लोकांचे विविध उद्योग असल्यामुळे आणि लोकवस्ती सुद्धा जास्त असल्यामुळे तिथे त्या लोकांच्या प्रॉपर्टीचे ग्रामीण भागापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते तेव्हा इथे किती प्रकारच्या आणि कुठल्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत आणि त्यामध्ये किती लोक सामिल आहेत या बाबींवर त्या हजार्ड चे एक्सपोजर अवलंबून असते तसेच हजार्ड जर दिवसा घडत असेल जेव्हा लोक काम करत नसतील किंवा ते त्यांच्या घरापासून दूर बाहेर काम करत असतील त्यावर देखील अवलंबून असते किंवा एखादी डिझास्टर जर दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी जेव्हा लोक झोपलेल्या अवस्थेत असतील तर अधिक नुकसान होण्याची संभावना आहे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मोठ्या शहरांमध्ये किंवा मेट्रो सिटी मध्ये जास्त लोकं व स्थावर प्रॉपर्टीचे नुकसान होऊ शकते आणि म्हणून जेव्हा आपण हजार्ड आणि रिस्क च्या शक्यते बद्दल बोलत आहोत तेव्हा आपण कदाचित हे निर्देशक वापरून डिफाइन करू शकतो की किती लोक व कोणत्या प्रमाणात या हजार्ड मध्ये एक्सपोज झाले आहेत इथे आपण त्या बिल्डिंग चा वापर हा वसाहतीसाठी बाजारपेठेसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी केला आहे यावरून किती प्रमाणात आणि कुठल्या प्रकारचे लोक या आपत्तीमध्ये एक्सपोज झाले आहेत हे ठरवू शकतो तसेच इमारतीचे प्रकार बांधकामाचे प्रकार किंवा इमारतीची उंची यावरही ते अवलंबून असते जर सर्वच इमारती उंच असतील तर जास्त लोक हजार्ड मध्ये सापडले जाण्याची शक्यता आहे म्हणजेच त्या इमारतीची कडा किंवा बांधकामाचे क्षेत्रफळ हे सगळे त्या हजार्ड च्या व्यापकतेचे निर्देशक आहेत आणि म्हणूनच इथे हे व्यापाराचा तपशील लोकसंख्येची घनता आणि त्या इमारतीमधील लोकांचा मालकी हक्क यावर देखील डिपेंड असेल तर हजार्ड ला सामोरे जाणारे किती लोक आणि किती इमारती आहेत यावर ते अवलंबून असते आता आपण जेव्हा हजार्ड आणि एक्स्पोजर बद्दल बोलतो तेव्हा किती लोक डिझास्टर च्या धोक्यात असतात या आधारावर डिझास्टर ची व्याख्या होऊ शकते का म्हणजे इथे आपण असे म्हणू शकतो का की एवढे लोक लँड स्लाईड किंवा विशिष्ट प्रकारच्या हजार्ड मध्ये सापडले आहेत तर त्यावरून आपण त्या डिझास्टर प्रकार आणि तीव्रता ठरवू शकतो का तेव्हा इथे हजार्ड चे निर्देशक आणि एक्स्पोजर यांचा गुणाकार त्या डिझास्टर ची तीव्रता मोजण्यासाठी पुरेसे आहे असे शक्य आहे का

म्हणजे किती लोकं आणि किती इमारती याच्यावर निव्वळ हजार्ड ची व्यापकता निर्देशित नसून त्यांचे बाकीचे विशेष गुण वैशिष्ट्ये हेसुद्धा त्या हजार्ड ची व्यापकता दर्शवतात जर एखाद्या जागेला दरडी कोसळण्याची संभावना आहे जसे या चित्रात दिसत आहे आणि कदाचित या गावात सगळे लोक सीनियर सिटिझन आहेत आणि सगळ्यांचे वय 65 वर्षांच्या वर आहे समजा सगळे सीनियर सिटिझन किंवा फक्त लहान मुलं अशा ठिकाणी आहेत तेथे जास्त व्हलनेरलॅबीलीटी आहे त्यांना जास्त रिस्क ची संभावना आहे तेव्हा ही जागा अधिक धोकादायक समजली जाईल आणि इथे युवक कमी असल्यामुळे आणि या वस्तीमध्ये जास्तीत जास्त सीनियर सिटिझन आहेत म्हणून ही वस्ती जास्त आपत्तीग्रस्त आहे असे आपण म्हणू शकतो किंवा या आपत्तीमध्ये केवळ गरीब जनता असेल तरीही याला आपण जास्त धोकादायक किंवा आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणू आणि या तुलनेत एखाद्या श्रीमंत वसाहतीला आपण कमी धोकादायक समजू शकतो धोक्याची व्यापकता कुठल्या प्रकारचे बांधकाम आहे यावर अवलंबून असते प्रत्येकी कच्ची घरे किंवा मातीचे घर आणि या तुलनेत कॉंक्रीट मधले बांधकाम किंवा लाकडाचे बांधकाम यावर सुद्धा आपत्तीची व्यापकता ठरवता येते तर आपत्तीची व्याख्या केवळ मनुष्यहानी किंवा स्थावर संपत्तीची हानी होणे इतकीच नाही तसेच त्यावेळी किती लोक धोक्यात येतात यावर देखील अवलंबून असते पण हे केवळ एवढ्यावरच निर्धारित नसून अजून किती आणि कुठल्या प्रकारची लोक आणि त्यांचे गुण वैशिष्ट्ये जे आपत्तीला सामोरे जाणार आहेत या सर्व गोष्टींवर निर्धारित असते आता याचे कारण काय आपण याला व्हलनेरलॅबीलीटी असुरक्षितता म्हणू ही व्हलनेरलॅबीलीटी आणि तिचे क्रिटिकल कंडिशन गांभीर्य याचे प्रमाण धोक्याच्या व्यापकतेचे निर्देशक ठरतात आता आपण ही व्हलनेरलॅबीलीटीची व्याख्या भौतिक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणाच्या घटकांवर किंवा प्रक्रियेवर निर्देशित करतो ज्यामुळे त्या धोक्याच्या परिणामाची समुदायाची संवेदनशीलता वाढीस लागते तर कोणती ठिकाणे धोक्याच्या बाबतीत अधिक असुरक्षित आहेत कोणता भौगोलिक प्रदेश सामाजिक आर्थिक वर्ग इत्यादी असणारी असुरक्षित माणसे कोण आहेत कोणत्या प्रकारची घरे किंवा व्यक्ती आहेत आणि काय केले पाहिजे कोणत्या प्रकारचे क्षमता किंवा रूपांतर क्षमता वाढवणे किंवा परिस्थितीशी जुळवून घेणारे उपाय प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो तर हे देखील डिफाइन करते की लोकांना किती प्रमाणात धोका आहे म्हणून मी म्हणालो की अशक्तपणा परिभाषित करणार्या भिन्न परिस्थिती आहेत आमच्यात सामाजिक असुरक्षितता आहे जसे की सामोरे जाण्याची क्षमता प्रतिकार किंवा लवचीकता तरुण लोकांपेक्षा जास्त असुरक्षित मानले जातात आणि महिलांची तुलना अधिक असुरक्षित म्हणून केली जाते कारण त्यांच्याकडे पुरूषांच्या तुलनेत कमी प्रमाणात सामाजिकआर्थिक राजकीय संधी उपलब्ध असतात म्हणूनच ते पुरुषप्रधान समाजात अधिक असुरक्षित मानले जातात मुख्य प्रवाहातील एथनिक कम्युनिटी किंवा बहुसंख्य एथनिक कम्युनिटी वांशिक समुदाय जेव्हा एक्सपोज होतात तेव्हा या आपत्तींना कोणत्या जातीचा धोका आहे यावर देखील अवलंबून आहे ते अल्पसंख्याक समुदाय किंवा मायनॉरिटी अल्पसंख्याक एथनिक कम्युनिटी पेक्षा कमी असुरक्षित आहेत आणि हे देखील घरगुती प्रकारावर संयुक्त कुटुंब किंवा विभक्त कुटुंबावर अवलंबून असते म्हणूनच आपत्तीच्या सामाजिक असुरक्षिततेस परिभाषित करणारे हे सर्व सामाजिक वातावरण आर्थिक वातावरण किंवा असुरक्षिततेच्या आर्थिक घटकांचा देखील आपल्याला विचार केला पाहिजे एक म्हणजे उत्पन्न आणि अससेट्स आणि विमा आणि कर्ज त्या व्यक्तीचे किती उत्पन्न होते केवळ उत्पन्नच नाही तर एखाद्याचा पूर विमा असल्यास एखाद्याचा बाधित झाल्याचा विमा असल्यास आणि त्याचा पुरामुळे त्याचा कसा परिणाम होईल याचा विमाही अवलंबून असतो कारण जर त्यांच्यावर परिणाम झाला तर त्यांची उपजीविका अडचणीत येईल आणि जर तेथे परत विमा असेल तर त्यांना त्या प्रक्रियेपासून मुक्त होण्यास मदत होईल तसेच जर त्यांच्याकडे कर्ज असेल तर ते देखील डिफाइन करतात की ते आपत्तीचा शॉक किती प्रमाणात ऍबसॉरब करून घेऊ शकतात हे डिझास्टर मॉडेल व्हलनेरलॅबीलीटी डिफाइन करीत आहोत आपण नंतर यावर चर्चा करू पण हे फक्त रेफरन्स म्हणूनच आहे आपल्याकडे डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटीचे भौतिक घटक देखील असू शकतात जसे की लँड चा वापर हे मुख्यत लँड चा वापर आणि इंजीनियरिंग आर्किटेक्चरल दृष्टीकोनातून फिजिकल डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी डिफाइन करण्यासाठी आणि इमारतीची स्थाने कोणत्या ठिकाणी आहेत त्यांच्या परिस्थिती कशा आहेत या सर्वांनी व्हलनेरलॅबीलीटी डिफाइन केल्या आहेत तर काही लोक असे म्हणत आहेत की हानीकारक मार्गाने ठेवण्यात आले आहेत किंवा चुकीच्या ठिकाणी असल्यास काही लोक हा एक प्रकारचा एक्सपोजर असल्याचे मानतात परंतु काही लोकांसाठी हे असुरक्षितता देखील मानले जाते आणि म्हणूनच लोकसंख्येची घनता पातळी वसाहतींचे दूरदूरपणा गंभीर पायाभूत सुविधांसाठी वापरलेली रचना आणि साहित्य आपण कोणत्या प्रकारच्या बांधकाम साहित्यांचा वापर करीत आहोत हे सर्व सामाजिक फिजिकल डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी डिफाइन करतात आणि आम्ही यावरही चर्चा केली की व्हलनेरलॅबीलीटीचे सामाजिक घटक म्हणजे शिक्षण वय लिंग सामाजिक स्थिती सामाजिक समानता संस्कृती आणि परंपरा आरोग्याच्या परिस्थिती या सर्व लोकांच्या अशा समाजांच्या समुदायांचे स्तर व्हलनेरलॅबीलीटी डिफाइन करतात तसेच आपल्याकडे वैयक्तिक समुदायाची आणि समाजाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्न उत्पन्नाचे साठे कर्ज कर्ज जमा करणे विमा या सर्व डिझास्टर डिफाइन केल्या आहेत तसेच आपल्याकडे नैसर्गिक संसाधनाची होणारी हद्द संसाधनांचा र्हास विषारी आणि घातक प्रदूषकांचे संपर्क यासारखे पर्यावरणीय घटक आहेत तर हजार्ड डिझास्टर एक्सपोजर आणि व्हलनेरलॅबीलीटी हे 3 घटक डिझास्टर रिस्क समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपण नंतर अधिक व्यापक दृष्टीकोनात डिझास्टर व्हलनेरलॅबीलीटी विषयी देखील चर्चा करू परंतु डिझास्टर परिभाषा हजार्ड एक्सपोजर आणि व्हलनेरलॅबीलीटी अशी आहे ती डिझास्टर व्याख्या संयुक्त राष्ट्र संघाने दिलेली औपचारिक व्याख्या आहे आयएसडीआर आपत्ती ही जोखीम प्रक्रियेचे कार्य आहे हे धोके असुरक्षा आणि अपुरी क्षमता किंवा जोखमीच्या संभाव्य नकारात्मक परिणामास कमी करण्यासाठीच्या संयोजनांच्या परिणामामुळे प्राप्त होते म्हणूनच डिझास्टर म्हणजे समुदायाच्या कामकाजाचा गंभीर व्यत्यय किंवा एखाद्या समाजाची व्यापक मानवी भौतिक आर्थिक पर्यावरणाची हानी होते ज्यामुळे प्रभावित समुदाय किंवा समाजाने स्वत च्या संसाधनांचा वापर करण्यास सामोरे जाण्याची क्षमता ओलांडली आहे धन्यवाद मी तूमचा आभारी आहे